शुभ दुपार आम्ही आमचे व्याख्यान चालू ठेवतो जे कॉम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकामाचे वर्तन पहात होते आणि आम्ही पतलेपणाचे प्रमाण आणि विक्षिप्तपणाच्या परिणामाचा प्रभाव आणि दगडी बांधकामाच्या भिंतीची कॉम्प्रेशन क्षमता कमी करण्याच्या या दोन भौमितिक द्वितीय क्रमांकाच्या परिणामासाठी आपण कसे जबाबदार आहोत हे तपासले तर आपण शेवटच्या वर्गात पहात होतो अर्थात दगडी बांधकामाच्या भिंतीवरील उभ्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेवर देखील इतर घटकांचा परिणाम होतो आम्ही या मॉड्यूलच्या सुरूवातीस या पैकी काही गोष्टींबद्दल थोडक्यात पाहिले होते आणि स्वतः झुकण्याच्या वर्तनाकडे पुढे जाण्यापूर्वी आपण आज या गोष्टीची अगदी बारीक तपासणी करू तर आम्ही कोड कसे प्रतिनिधित्व करतो याकडे लक्ष वेधत होतो आणि येथेच आपल्या शेवटच्या व्याख्यानात निष्कर्ष काढला की कोड आपल्याला एखाद्या डिझाइन वक्र कसे देईल जे आपण दिलेल्या भिंत किंवा परिमाणांच्या डिझाइनच्या भारांचे आकार काढण्यासाठी वापरू शकता आणि लोड करण्याचे विक्षिप्तपणा म्हणून आम्ही पाहिले आहे की IS कोड 1905 तणाव कमी करण्याच्या घटकाकडे कसे कार्य करतो हे कार्य म्हणून प्रतिबिंबित प्रमाण e द्वारा कसे केले t जाते t सह भिंत जाडी आणि h द्वारा t होते आणि आम्ही त्या वक्र पाहिले आणि मी शेवटच्या व्याख्यानात आपला उल्लेख केला की आम्ही रेषात्मक लवचिक विश्लेषणाच्या आधारे दत्तक दृष्टिकोनासाठी आमची गणिते बनवितो सामग्रीची रेषात्मक लवचिक वर्तन आता ते पुराणमतवादी ठरणार आहे आणि जगभरात भिन्न संहिता वेगवेगळे पध्दत अवलंबतात एक रेषात्मक तणाव तणावपूर्ण संबंध वापरल्यास भिन्न कोडमध्ये या वक्रे सादर केल्या जाणाऱ्या पद्धतीतील फरक दिसू शकतो दगडी बांधकाम कॉम्प्रेशन वर्तन त्यानंतर आपण दुसर्या ऑर्डरच्या प्रभावांचा अधिक अचूक अंदाज मिळवाल तर मी फक्त काही इतर प्रकार पहात आहे ज्यात आपल्याला दगडी बांधकामाच्या डिझाइनसाठी डिझाइन वक्र उपलब्ध केलेले दिसतील तर आम्ही पहात असलेल्या या विशिष्ट उदाहरणात आपण y axis PPcritical आणि x axis वर आपल्यास संपूर्ण विक्षेपन सामान्य प्रमाणित लोड पाहू शकता यात स्वतः लोडच्या विलक्षणपणाचा समावेश आहे तर आपल्याकडे yc मध्य उंचीचे विस्थापन आहे जे आपणास एक पिन पिन केलेली भिंत मिळेल आणि लोडच्या विलक्षणपणाने येथे d म्हणून दिलेल्या भिंतीच्या जाडीला सामान्य केले जाईल तर आपण पाहत असलेल्या वक्रांच्या या संचामध्ये जर आपण अगदी शेवटच्या वेळी देखील लवचिक पद्धतीने वागण्यासाठी स्तंभ विचारात घ्यावा आणि तन्यता प्रतिरोधक सामग्री प्रदान केली तर लोड रेफिलेक्शन वक्र त्या बिंदूच्या पलीकडे जेथे कमी होण्यास कमी होते जर ती पूर्णपणे लवचिक स्थिती गृहीत धरत असेल तर आपल्यास तेथे त्या ठिपकलेल्या रेषांचे वास्तविक अनुसरण कराल म्हणून विक्षिप्तपणाच्या प्रमाणात PPcritical चे प्रतिनिधित्व करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे आणि काही वर्षांपूर्वी हे काम करत आहे आता आपल्याला एक बाब लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे ते पाहिले गेले आहे आणि बहुतेक विश्लेषक फॉर्म बहुतेक डिझाइन आलेख या पैलूचे कारण असतील या इंद्रियगोचरसाठी आपल्याला भिंतीत जास्तीत जास्त मध्यम उंचीचे विक्षेपन कारण दुसर्या क्रमांकाच्या परिणामाची आणि लोडच्या सनकीपणामुळे तेथे असलेली प्रारंभिक विलक्षणपणा आहे तर या प्रकरणात आम्ही yc कडे पहात आहोत कारण मध्य उंचीचे डिफ्लेक्शन आणि ep हे विक्षिप्तपणा आहे लोडच्या इतका जेव्हा y Cepd हा विभाग जाडीच्या अर्ध्या भागापर्यंत पोहोचतो मग कधी हे केस 0 5 इतके असेल तर आपणास स्थिरतेचे नुकसान होते या मर्यादेनुसार कोसळते आणि बहुतेक कोड्स या विशिष्ट मूल्यापेक्षा अधिक एक कॅप ठेवतात तर आपण पुन्हा पाहू शकता की ed वर संपूर्ण विक्षिप्तपणा आहे तसेच मध्यम उंचीचे विक्षेपन 0 5 वर पोहोचते आपल्याकडे क्षमतेत घट होईल 0 खाली आता जर बिंदू असलेल्या रेषांनी असे सूचित केले की क्रॉस विभागात कोणत्याही प्रकारची तटस्थता नाही आणि क्रॉस सेक्शनमध्ये टेन्सिल रेझिस्टन्स उपलब्ध आहेत तर त्या बाबतीत प्रतिकार अजूनही आहे परंतु प्रत्यक्षात आपण खूपच कमी तन्य प्रतिकार आणि प्लास्टीफिकेशन पाहत आहात म्हणून एकदा आपण या भागाचे प्लास्टीफिकेशन गृहित धरले आणि आपण असे गृहित धरले की तेथे कोणतेही ताणतणाव प्रतिरोध नाही क्रॅक तयार होणे आणि त्यानंतरच्या क्रॉस सेक्शनचे प्लास्टीफिकेशन होत आहे जे लोड वाहून नेण्याची क्षमता कमी करण्याच्या पलीकडे जात आहे ताणतणाव कमी करण्याचे घटक स्वतःच आम्ही पाहिले आहे की 25 पेक्षा जास्त ht सह कसे हे बकलिंगद्वारे नियंत्रित केले जाते परंतु 25 पेक्षा कमी आपण पाहू शकता की आपण क्रॉस विभागात क्रश होऊ शकता जे उद्भवू शकते कारण बकलिंगमुळे अस्थिरता येण्यापूर्वी स्वतः म्हणून सामान्यत आम्ही IS 1905 च्या तणाव कमी करण्याच्या घटकांची आम्ही क्षणार्धात तुलना करू परंतु हे दुसरे मार्ग आहे ज्यामध्ये कोड्स आपल्याला ताणतणाव कमी करणारे घटक देतात जे आपण पुन्हा दुसर्या क्रमांकाच्या परिणामासाठी वापरावेत h d फंक्शन म्हणून आणि आपण पाहू शकता त्यानुसार भिन्न विलक्षण गुणोत्तरांसाठी आपण भिन्न मूल्ये वापरू शकता तर सुमारे 25 25 च्या ताशी ht वर लाल ताजेपणा असलेली रेषा आहे ज्यावर भार नाही तर ताण कमी करण्याच्या घटकाचा आपण वापर करीत नाही तर आपण पाहू शकता की 25 च्या ht ताण कमी करण्याचा घटक एक भार नाही तर आवश्यकतेनुसार कोणतीही कपात केली जात नाही आणि जेव्हा असे दिसून येते की 25 ht च्या पलीकडे पुढे जेव्हा बकलिंगमुळे अपयश येते तेव्हा अपेक्षित असते तर हेच आम्ही पाहिले होते आणि IS कोडमध्ये आपल्याकडे मूल्ये आहेत जी सुमारे 27 च्या पर्यंत जातात आणि आपल्याला काही फरक दिसतात परंतु अधिक किंवा कमी हे असे आहे की कोड हे दुसर्या प्रभावाचे प्रतिनिधित्व कसे करतात h t आणि e t सारख्या भौमितिक बाबींची क्रमवारी लावा ठीक आहे आता जसे मी आधी सांगितले आहे की इतर काही गोष्टी देखील चित्रात येतील आणि या घटना विशेषत मजल्यावरील स्लॅबसह भिंतीवरील संवाद आणि त्या जंक्शनवरील रोटेशनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे हे प्रत्यक्षात सीमारेषा बदलते आणि भिंतीच्या स्वतः उभ्या भार वाहून नेणार्या क्षमतेत बदल करते तर ती एक बाजू आहे जी मला बघायला आवडेल आता जर तुम्ही अंदाज लावत असाल तर लोड वाहून नेणाऱ्या भिंतीत दुसर्या क्रमांकाचा पी डेल्टाच्या परिणामाचा अचूक अंदाज आपल्याला त्या वस्तुस्थितीच्या संकुचित सामर्थ्यापलीकडे विभागातील वस्तूस्थिती आहे आणि यावर विचार करणे आवश्यक आहे कॉम्प्रेशनमधील सामग्रीचा मर्यादित प्रतिकार विचारात घेणे आवश्यक आहे पी डेल्टा प्रभावांचा अधिक अचूक अंदाज मिळविण्यासाठी आपण एक रेखीय घटकात्मक संबंध विचारात घेऊ शकता आणि वेगवेगळ्या वेळेच्या विकृतींवर देखील विचार केला जाऊ शकतो आणि आपले लोड कॉन्फिगरेशन स्वतः विकृतीमुळे बदलले जाईल आणि स्वतःच अधिक अचूक अंदाज लावण्यासाठी देखील याचा विचार केला जाऊ शकतो परंतु सीमा परिस्थितीवर परिणाम होत आहे ही एक गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि भिंतींच्या उभ्या लोड वाहून नेण्याच्या क्षमतेपर्यंत पोचण्यासारखे आहे तर मग आपण हे पाहूया की भिंत आणि स्लॅब दरम्यानचा संवाद कसा आहे आणि जर एखाद्याने भिंतीच्या उभ्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये वॉल स्लॅबच्या सुसंवादाचा हिशोब केला असेल तर या गणिताच्या या क्रमवारीसाठी आपण कोणत्या प्रकारचे फ्रेमवर्क वापरू शकता स्वतः तर मजल्यावरील स्लॅब भिंतीवर संयमित प्रभाव पाडते जेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती विलक्षण कार्य केल्यामुळे भिंत वाकली जाते किंवा जेव्हा आपण भिंतीवर बाजूकडील शक्ती कार्य करत असता तेव्हा देखील मजल्यावरील स्लॅबची भूमिका असते ते मुळात संयम ठेवते भिंत मध्ये विकृती तर या स्लॅबचा एक संयमित प्रभाव आहे आणि म्हणूनच हे आवश्यक आहे की स्लॅबने दिलेला हा संयम काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि भिंतीच्या उभ्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये हा संयम खरोखर विचारात घेऊ शकतो हे भिंतीच्या सामर्थ्यावर प्रभाव पाडते विशेषत शेवटच्या रोटेशनच्या बाबतीत आणि लोडची वास्तविक विक्षिप्तपणा भिंतीवरच असते तर विश्लेषणात्मक स्वरूपावर येण्यासाठी सक्षम होण्याच्या दृष्टीकोनातून व त्यावरील लोडिंगची विलक्षणता नंतर विश्लेषणात्मक अभिव्यक्तीमध्येच पाहूया आता जसे आपण यापूर्वी चर्चा करीत होतो विश्लेषणात्मक निकट स्वरुपाच्या समस्येवर आम्ही ज्या समस्येकडे पाहिले आणि पाहतो त्यास प्रथम क्रमवारी होती आम्ही असे गृहित धरले की वरच्या आणि खालच्या विलक्षणता समान असतील परंतु आपल्याकडे अशी परिस्थिती असणे आवश्यक नाही आपल्याकडे कदाचित वरच्या व खालपर्यंत प्रथम भिन्न विलक्षणपणा असू शकेल आणि हे शीर्षस्थानी आणि तळाशी बदललेल्या सीमा अटींमधून येऊ शकते तर वरच्या आणि खालच्या बाजूच्या परिस्थितीत समान असणे आवश्यक नाही आम्ही त्यासारखेच आदर्श केले म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे सर्वात आधी एक हिंज आहे आणि तळाशीच जवळील सामग्रीच्या इंटरफेसवरील क्रॅक तयार होण्याच्या काही विशिष्ट अटींवर आधारित आहे आता अशी परिस्थिती उद्भवू शकते जी आतापर्यंत घडली नाही आपल्या वरच्या आणि खालच्या सीमांच्या परिस्थिती स्वतः भिन्न असू शकतात तर आपण अशा काही घटनांचे परीक्षण करू या जिथे आपणास प्रत्यक्ष वास्तविकतेच्या संदर्भात शक्य तितके योग्य असे गृहित धरू इच्छिता जर आपण मजला स्लॅब किंवा छतावरील स्लॅब म्हणून सतत प्रबलित कंक्रीट स्लॅबचा विचार करीत असाल तर आम्हाला असे समजू द्या की हा प्रबलित कंक्रीट स्लॅब भिंतीच्या जाडीमध्ये एम्बेड झाला आहे जर भिंतीची जाडी t असेल तर आपण असे गृहित धरत आहोत की स्लॅब स्वतः भिंतीच्या जाडीच्या किमान दोन तृतीयांश अंतरावर एम्बेड केलेले आहे आणि आता जर स्लॅब आणि दगडी बांधकाम भिंतीच्या दरम्यानच्या इंटरफेसवर सरासरी कम्प्रेशन असेल तर 0 3 MPa 0 3 Nmm2 ची ऑर्डर जी निश्चितता मानली जाऊ शकते तर जर आपण त्या इंटरफेसवरील बेअरिंग तणाव काय आहे याचा एक द्रुत अंदाज काढू शकता जर आपल्याकडे एम्बेडमेंटसह 0 3 MPa किंवा त्यापेक्षा जास्त क्रमांकाचा ताण असेल तर संयुक्त एक निश्चित वाजवी अंदाज आहे असा गृहित धरून आपल्याकडे या परिस्थितीपेक्षा भिन्न असू शकतात आपल्याकडे लवचिक डायाफ्राम असल्यास जर आपल्याकडे लवचिक मजला असेल तर परिस्थिती नक्कीच बदलते आता आपल्याकडे एक लाकूड मजला असल्यास ते पाहू जे एक लवचिक मजला असू शकेल किंवा आम्ही आधी तपासलेले प्रबलित कंक्रीट स्लॅब असू शकेल परंतु आता आम्ही सांगूया की आपल्याकडे 0 3 MPa ऑर्डरचा तणाव पातळी नाही तो लक्षणीय कमी आहे अशा परिस्थितीत लवचिक मजला इमारती लाकूड मजला किंवा प्रबलित काँक्रीट स्लॅब ज्याचा फारच कमी ताण असतो लक्षणीय कमी तणाव असतो ते जॉइंटवर संयम ठेवणार नाही आणि असे मानते की भिंत ओढली आहे हा एक वाजवी अंदाज आहे शिवाय आपल्याला जी इतर बाबी माहित असणे आवश्यक आहेत ती म्हणजे केवळ स्ट्रक्चरल टायपोलॉजी विशिष्ट नाही ज्या इमारतीत आपण उंच मजल्यांवर जाता त्याच इमारतीत अक्षीय शक्तीच्या पातळीतील तणाव पातळी भिन्न असेल आणि म्हणूनच तळ पातळी खालच्या मजल्यांच्या तुलनेत उच्च मजल्यांमध्ये देखील भिन्न असू शकते आणि म्हणूनच ज्या विषयी आम्ही बोलत आहोत त्या कदाचित आपल्यात नसतील इमारतीच्या उंच उंच भागात 0 3 MPa अंगठा नियम खालच्या मजल्यांच्या तुलनेत याचा विचार करण्यासारखे काहीतरी आहे जर तेथे चांगले बंधन असेल तर प्लेनतील विकृती बाहेर परतीच्या भिंती जर चांगले बंधन असेल तर परतीच्या भिंती ताठर म्हणून काम करत असतील आणि पार्श्वभूमीच्या संयम संबंधित आपल्याला पुढील योगदान मिळण्यास सक्षम असेल तर आपण भिंतीची तपासणी करीत आहात आणि ते अक्षीय शक्तींनुसार आहेत परंतु आता जर परतीची भिंत चांगली बांधली गेली असेल तर परिक्षेच्या भिंतींद्वारे या विकृतीला एक अतिरिक्त प्रतिकार उपलब्ध आहे आणि हे किती चांगले आहे यावर अवलंबून आहे भिंत परत बंधनकारक आहे आपण या प्रभावाचा विचार करू इच्छित असल्यास आणि भिंतीवरील अनुलंब भार वाहून नेण्यामध्ये प्रभाव खरोखरच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे की नाही यावर अवलंबून आहे तर आपण शेवटच्या रोटेशन अंदाज लावण्यास सक्षम असल्यास ते विश्लेषणात्मकपणे आणले जाऊ शकते होय आणि हे पूर्ण झाले आहे आपल्याला काही प्रमाणात आदर्शिकरण आवश्यक आहे पॅरामीट्रिक वक्रांचा एक संच येथे या ग्राफमध्ये आपल्याला दिसू शकेल अशा विश्लेषणाच्या फॉर्म्युलेशनवर आधारित तयार केला गेला आहे जो अटींच्या विशिष्ट संचाला जोडतो भिंतीची शेवटची रोटेशन आपण भिंतीवरील शेवटच्या रोटेशनचा अंदाज लावण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जे भिंतीवर लागू केले जात आहे आणि लोडची स्वतःची विक्षिप्तपणा आहे तर साहिलिन येथील या कामातील पॅरामीट्रिक कर्व्हचा उद्धृत केलेला भिंतीच्या तणावाचा अंदाज घेण्यास सक्षम असल्याचे दिसते भिंतीच्या ताणतणावाच्या परिणामी या परिणामाच्या परिणामामुळे शेवटच्या रोटेशनवर परिणाम होतो भिंत एकूण लागू केलेला भार आणि स्वतः लोडची विलक्षणता येथे मी तिथे असलेल्या छोट्या आकृतीचा विशिष्ट संदर्भ घेते तुम्ही λh ज्या घटकाचा विचार करीत आहात त्या भागाची उंची ही ती शून्य क्षणाची बिंदू असलेल्या एका मजल्यापासून जवळच्या प्रतिकृती बिंदूप पर्यंत बेअरिंग घटकाच्या लोड बेअरिंग भिंतीची उंची आहे म्हणूनच आपण कोणत्या सीमारेषाचे आदर्शकरण केले आहे यावर अवलंबून आहे आणि h भिंतीची एकूण उंची आहे आणि नंतर आपल्याकडे असलेल्या शून्य क्षणाच्या बिंदू दरम्यान भिंतीच्या विच्छेदलेल्या आकारावर अवलंबून आहे λh एकूण भिंत जाडी d आहे आणि b क्रॉस सेक्शनची रुंदी आहे ज्याचा विचार केला जात आहे आणि σedge काहीच नाही परंतु σedge कॉम्प्रेशन आपण आपल्या मागील लेक्चर्समध्ये fc वापरत आहोत आणि त्या कम्प्रॅसिव्ह स्ट्रेसला σedge म्हणून या आलेखात दिले आहे तर हे वक्र प्रत्यक्षात सतत धार तणावाचे वक्र आहेत आपल्याकडे येथे इतर वक्रांवर सतत σedge स्टोव्ह वक्र सुपरइम्पोज केलेले आहे तर आपल्याकडे फिरण्याच्या पातळीवर अवलंबून शेवटची रोटेशन y अक्षावर दिली जातात आपण पाहू शकता की रोटेशन येथे आहेत अंतिम फिरणे येथे आहेत λhdv च्या दृष्टीने जे आपल्याकडे किती फिरते आहे याचा अंदाज λh2EIआहे दगडी बांधकामाचा E आणि I पुन्हा क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राचा दुसरा मोमेन्ट आहे आणि आपण येथे पाहिलेला वक्रांचा दुसरा संच स्थिर किनार्यावरील ताण आहे आणि तो आहे λh2EIbdedge तर आपण पाहिलेला दुसरा वक्र स्थिर धार तणावाचा आहे आणि त्या वर सुपरपोझ आहेत हे आणि वक्र भिन्नता प्रमाण भिन्न पातळीसाठी मोजले जातात तर प्रत्येक वक्र 0 083 च्या ed साठी आहे आणि ते 0 5 वर वाढत आहे आणि जसे आपण म्हटले आहे की आपण हे पहाल की हे ed 0 5 किंवा et 0 5 चे मर्यादित मूल्य आहे तर हे असे आहे जर एखाद्या भिंतीवरील जास्तीत जास्त ताण जाणवला असेल तर आपण शेवटच्या फिरण्यांचा अंदाज लावू शकता आणि आपल्याला लोडचे विस्तार किती आहे हे माहित असेल म्हणूनच जर आपल्याला भिंतीत जास्तीत जास्त तणावपूर्ण ताण मर्यादित करायचा असेल तर आपण अनुमती द्या की आपण परवानगी असलेल्या ताणतणावाच्या दृष्टीकोनात कार्य करत आहात तर आपण पहात असलेल्या सामग्रीच्या संयोजनासाठी परवानगी असलेल्या जास्तीत जास्त परवानगीयोग्य ताण काय आहे हे आपल्याला माहिती आहे या प्रकारच्या आलेखाद्वारे आपण दिलेल्या लोड आणि निवडलेल्या शेवटच्या रोटेशन आणि विक्षिप्तपणासाठी आपण परवानगी देण्यायोग्य तणावाची आवश्यकता स्वतःच पूर्ण करू शकाल की नाही हे तपासण्यात सक्षम असाल तर हा आणखी एक उपयुक्त प्रकार आहे ज्यामध्ये विक्षिप्तपणाचा परिणाम शेवटच्या रोटेशनचा प्रभाव पॅरामीट्रिक डिझाईन वक्र मध्ये ओढला गेला आहे हे असे काम आहे ज्याने खरोखर बरेच संशोधन पाहिले आहेतर असे विविध मार्ग आहेत ज्यात याचा हिशोब देण्यात आला आहे तर जर आपण एखाद्या भिंतीवर पहात आहात जी उभे आहे आणि मजल्यावरील स्लॅबच्या मधे बसली आहे आणि जर रोटेशन शेवटची रोटेशन phi म्हणून नामित केली गेली असेल आणि e अक्षांश लोड P ची विलक्षणता असेल तर उंची H च्या भिंतीसाठी या विशिष्ट कार्यामध्ये विकसित केले गेलेले काही इतर प्रकार आहेत ज्यामुळे आपण त्यास विचलित केलेला आकार पाहू शकता आता स्तंभातील डिफ्लेक्टेड आकार हा एक पॅराबोलिक डिफ्लेक्टेड आकाराच्या जवळचा आहे आणि त्या धारणाद्वारे आपल्याला एक विश्लेषणात्मक फॉर्म मिळेल जो आपण वापरू शकता आणि या विशिष्ट परिस्थितीत या विशिष्ट उदाहरणात जर रोटेशनचा कोन शेवट योग्य अंदाज आहे आपण टोकांवर फिरण्याच्या कोनात बेअरिंग क्षमता अपयश मोड किंवा वॉल स्लॅब परस्पर क्रिया अयशस्वी होण्याची आशा कोणत्या मार्गाने करू शकता याचा अंदाज लावू शकता आणि विक्षिप्तपणा आणि शेवटचे क्षण येऊ शकतात तर अपयशाच्या मोडच्या बाबतीत आपण एकतर सामग्रीत होणार्या संकुचित सामर्थ्यामुळे विभागात अपयशी ठरू शकता किंवा बकलिंगमुळे आपणास अपयश येऊ शकते आणि हे आपण पहात असलेल्या h t गुणोत्तरांवर अवलंबून आहे परीक्षण केले जात आहे की सापेक्ष शक्ती आपल्याकडे अखंडित स्थितीत संपूर्ण भिंत विभाग असू शकतो किंवा भिंत अंशतः क्रॅक किंवा पूर्णपणे क्रॅक होऊ शकते तर भिंतीवरील क्रॅक स्थितीनुसार आणि अपयशाच्या मोडवर अवलंबून आपल्याकडे अभिव्यक्तींचा एक संच आहे जो स्तंभ आपल्याला पत्करण्याची क्षमता आणि अनुरुप विलक्षणपणा मिळविते अशा पॅराबोलिक डिफ्लेक्टेड आकाराच्या गृहीतनेसह काढला गेला आहे क्षमतेचा अंदाज स्वतः तर हे आणखी एक स्वरूप आहे ज्यामध्ये शेवटी फिरण्याच्या परिणामाचा विचार केला गेला आहे भिंत आणि संयुक्त यांच्या दरम्यानच्या इंटरफेसमध्ये भिंतीवरील रोटेशनच्या संदर्भात आपण ज्या प्रकारचे स्लॅब आहे त्यास प्रत्यक्षात पाहिले तर एकूण रोटेशन स्लॅब किती रोटेशनने प्रभावित होते हे पाहणे सुज्ञ आहे जात आहे आणि भिंत किती फिरणार आहे तर हे एक मनोरंजक कार्य आहे जे वॉल स्लॅब इंटरफेसवरील संयुक्त वर्तनासाठी रोटेशन रिलेशनशिपवर पोचण्यासाठी केले गेले आहे म्हणून जर आपण असे गृहित धरत असाल की संयुक्त कठोर आहे जर आपण असे मानत असाल की ही भिंत स्लॅब इंटरफेस कठोर आहे तर आपण मुळात अशी परिस्थिती उद्भवणार आहात जेथे आपण असे गृहित धरत आहात की भिंतीची शेवटची रोटेशन आणि स्लॅबची शेवटची फिरती समान आहे परंतु हे असे होणार नाही आपण अशा सामग्रीकडे पहात आहात जे निश्चितपणे भिन्न कठोरता आहेत आणि ही दोन्ही मूल्ये समान होणार नाहीत तर मग या दोहोंचा अंदाज बांधणे शक्य आहे आणि तसे असल्यास संयुक्त वर्तनासाठी काही क्षण फिरण्याचे संबंध विकसित होऊ शकतात आणि ते आपल्या शेवटच्या रोटेशनच्या अंदाजासाठी वापरले जाऊ शकते आणि नंतर आम्ही त्या उदाहरणात पॅरामीट्रिक कर्व्ह वापरु शकतो अंदाजानुसार भिंतीची अनुलंब भार वाहून नेण्याची क्षमता काय असेल तर अपयशाच्या वेळी हा रोटेशन कोन काही घटकांवर अवलंबून असतो हे असे आहे की अक्षीय भार किती प्रत्यक्षात संयुक्त वर येत आहे म्हणजे संयुक्त मध्ये अक्षीय ताण पातळी काय आहे आणि संबंधात हा भार काय आहे भिंत स्वतः लोड वाहून नेण्याची क्षमता तर लोडिंगच्या स्वतःच वेगवेगळ्या टप्प्यावर रोटेशनचा हा कोन वेगळा असेल म्हणून जर आपण संयुक्त पाहत असाल तर हे मूलतः स्लॅब असलेली भिंत आणि भिंत आणि स्लॅबमधील इंटरफेसचे परीक्षण करीत आहे येथे भिंतीची रोटेशन φv आहे ते म्हणजे भिंतीच्या रोटेशन अनुलंब घटकास अनुलंब घटकात रोटेशन φv असते स्लॅब स्वतः रोटेशन φh घेतो आता φh आणि φv मधील फरक खरोखरच संयुक्त च्या रोटेशनचा आहे तर संयुक्त रोटेशनचा अंदाज आहे की स्लॅब किती फिरत आहे भिंत किती फिरत आहे आणि फरक आपल्याला संयुक्त रोटेशन देईल यावर अवलंबून आहे म्हणून भूतकाळात केलेल्या काही कामांमध्ये लवचिक प्लास्टिक वर्तन पाहिले गेले आहे जेथे भिंतीची फिरविणे एक रेखीय वर्तन नसलेले गृहित धरले जाते वाढत्या लोडसह भिंतीची रोटेशन रेखीय नसते तथापि स्लॅबचे फिरविणे रेखीय मानले जाते आणि जर आपण 2 सामग्री म्हणून विटांचे दगडी बांधकाम आणि प्रबलित कंक्रीट पहात असाल तर ही एक स्वीकार्य धारणा आहे मी असे गृहीत धरत आहे की प्रबलित कंक्रीट सामग्री रेषीय लवचिक पद्धतीने वर्तन करीत आहे तर भिंतीमध्ये अस्थिरता येते आणि म्हणूनच रोटेशन अ रेखीय असतात आणि ते बर्यापैकी चांगले अनुमान आहे तर या आलेखात आपण y अक्षांवरील P वाढविण्यासह पाहू शकता की आपल्याकडे भिंतींचे फिरविणे स्लॅबचे रोटेशन आणि फरक θ भिन्न आहेत तर एकदा स्लॅबचे संपूर्ण रोटेशन आणि भिंतीची रोटेशन बनल्यानंतर थाटा काय आहे याचा आपण अंदाज बांधू शकता आणि आम्ही जसे प्रबलित दगडी बांधकाम स्लॅबच्या बाबतीत पूर्वी चर्चा करीत होतो त्याप्रमाणे बोलत असताना जर त्या जॉइंटतील प्री कम्प्रेशन साधारणत 0 3 MPa किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपण असे गृहित धरू शकता की आपल्याला तेथे रोटेशन येत नाही आणि ते एक निश्चित संयुक्त आहे आणि हे प्रत्यक्षात प्रयोगात्मक परिणामांमध्ये अगदी स्पष्टपणे पाहिले गेले आहे की आपण अंदाजे 0 3 MPa च्या कॉम्प्रेशन तणावाची पातळी पाहत असल्यास आपल्याला जवळजवळ 80 टक्के निश्चितता मिळेल तर याद्वारे आपल्याकडे रोटेशनचा अंदाज असेल आणि नंतर आपण भिंतींच्या उभ्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेचा अंदाज घेण्यास सक्षमपणे वळण वापरू शकता जे खरंच शेवटच्या रोटेशनसाठी खाते करतात जर आपल्याकडे भिंतीमध्ये प्री कॉम्प्रेशनची पातळी कमी असेल तर फक्त अशा इंटरफेसचे वर्तन दर्शविण्यासाठी आम्हाला असे म्हणा की आम्ही एकाच स्टोरेज स्ट्रक्चर आणि एकाच प्री कॉम्प्रेशन लेव्हलसह प्रबलित कंक्रीटमध्ये एकाच स्टोरेज स्ट्रक्चरचा छप्पर स्लॅब पहात आहोत ज्यामुळे भिंत खराब होण्यास सुरवात होते तसे फ्रॅक्चर क्रॅक तयार होईल तथापि जर आपल्याकडे पूर्व संपीडन जास्त असेल तर इंटरफेसमध्ये वीटच्या दगडी बांधकामामध्ये क्रशिंगची परिस्थिती उद्भवू शकते हे नक्कीच चाचण्यांचे निष्कर्ष आणि आपण जे पहात आहात त्या अपयशी परिस्थिती आहे तर मुद्दा असा आहे की प्री कॉम्प्रेशनच्या पातळीच्या संदर्भात इंटरफेस भिन्न प्रकारे वर्तन करेल ते एकतर क्रॅक होऊ शकते किंवा ते क्रॅक होऊ शकते किंवा फिरवू किंवा क्रश करू शकते आणि म्हणूनच जर ते क्रश होत असेल तर आपल्याकडे दगडी बांधकाम भिंतीची रेखीय वर्तन नसल्यास दगडी बांधकाम भिंतीमधील फिरविणे भिन्न असेल आणि त्यानंतर आपण रेषीय प्रतिसाद घेऊ शकत नाही म्हणूनच आम्ही ते दगडी बांधकामाच्या तपासणीच्या शेवटी आणले ज्यावर आम्ही ते 2 पातळीवर केले आम्ही ते दगडी बांधकाम क्रॉस सेक्शन लेव्हल साहित्य कम्प्रेशन आणि घटक कॉम्प्रेसिव्ह वर्तन वर केले आम्ही निरनिराळ्या कृतींचे परीक्षण चालू ठेवतो ज्याची आपण पुढील परीक्षा घेत आहोत ते वाकणे आहे परंतु प्लेन वाकण्याबाहेर आहे आणि जेव्हा आपण प्लेनच्या वाकण्याबाहेर पडताळणी करतो तेव्हा आम्ही आमच्या भागाच्या सुरूवातीस भौतिक वर्तनावरील विभाग आणि लवचिक तणावात संयुक्तची ताकद कशी महत्त्वपूर्ण होते यावर चर्चा केली जर आपल्याला आठवत असेल तर आम्ही बेड जॉईंटच्या सामान्य आणि लवचिक तन्यतेची ताकद बेडच्या जोड्याशी समांतर असणारी लवचिक तन्यता ताकद तपासली आता अशी वेळ आली आहे जेव्हा आम्ही त्या पॅरामीटर्सनी घेतलेल्या भूमिकेची तपासणी करणे आणि ओर्थ वाकवताना दगडी बांधकाम भिंतीच्या वर्तनामध्ये मी पूर्वी सांगितलेला ऑर्थोगोनल सामर्थ्य प्रमाण आहे आता समजू की आम्ही आडव्या वितरित लोडिंगच्या अधीन असलेल्या भिंतीकडे पहात आहोत तर आता भार वास्तविकपणे भिंतीवर उशिरा कार्य करीत आहे आणि आम्ही सामान्यत वितरित परिस्थितीचे परीक्षण करू शकतो कारण आम्हाला एकतर आंतरिक शक्तींच्या अधीन असताना दगडी बांधकामाच्या भिंतीचे वर्तन पाहण्यात रस आहे भूकंपामुळे निर्माण झालेली अंतर्देशीय बल आणि ती निश्चितपणे लोड केली जाते जेव्हा आपण भूकंपाचे विश्लेषण करतो तेव्हा आपण त्यास एकाग्र शक्ती म्हणून आदर्श बनवू शकतो परंतु मुळात अंतर्देशीय शक्ती वितरीत केल्या जातात किंवा वायु बल एखाद्या भिंतीवरील हवेचा दाब तर आम्ही अशा परिस्थितीचे परीक्षण करीत आहोत जिथे भिंती क्षैतिज वितरित लोडिंगच्या अधीन आहे आणि ही गुरुत्व लोडच्या उपस्थितीत आहे तर आम्ही येथे भारांचे संयोजन तपासत आहोत गुरुत्वाकर्षण लोड विद्यमान आहे ताण ताणतणावांमुळे गुरुत्व आधीच भिंतीवर अस्तित्वात आहे परंतु त्याव्यतिरिक्त आमच्याकडे बाजूकडील भार भिंतीवर कार्यरत आहे म्हणून आम्ही विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या परिस्थितींचा विचार करण्यापूर्वी हे लक्षात ठेवणे उपयुक्त आहे की आम्ही क्षैतिज वाकणे आणि अनुलंब वाकणे याबद्दल बोललो आहोत आणि आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जिथे आपल्यास क्षैतिज वाकणे आणि अनुलंब वाकणे यांचे संयोजन आहे आम्ही त्यास कर्णात्मक वाकणे म्हणून संदर्भित करतो आणि ते पुन्हा एकदा असे घडते की आम्ही तपासू आणि क्षैतिज वाकणे आणि अनुलंब वाकणे ही एक भिन्नता आहे जी आपण वाकणार्या उद्भवलेल्या प्रमुख दिशेच्या आधारावर करतो आणि त्यास सीमा अटींद्वारे निर्धारण केले जाते तर क्षैतिज वाकणे उभ्या दोन्ही वाकण्यांना एक वे वाकणे असे संबोधले जाते कारण आपल्याकडे प्रामुख्याने फक्त एका अक्षात वाकलेले असते तर कर्णात्मक वाकणे आपल्यास दोन अक्ष असतात ज्याबद्दल वाकणे उद्भवत आहे आणि म्हणूनच आम्ही संदर्भित करतो तो कर्ण वाकणे म्हणून तर एक मार्ग अनुलंब वाकणे आपण पुन्हा पहात आहात अशी परिस्थिती जी मी वर पहात आहे आणि तळाशी फिरणे शक्य आहे आणि नंतर आपण पहाल की मध्यभागी मध्यम उंचीवर साधारणतः उंचीवर एक क्रॅक तयार झाला आहे तर या काही गृहितक आहेत की वर आणि खाली फिरण्यास मोकळे आहेत आणि आपल्याला मध्यम उंचीचा क्रॅक देखील बनतो आम्ही कोणत्या परिस्थितीत हे सत्य आहे याची तपासणी करू परंतु बर्याच घटनांमध्ये जेव्हा आपण भिंतीवर वितरित भार पाहत असता तेव्हा भिंतीवर कार्य करणारे बाजूकडील भार या मार्गाने भिंतीस प्रतिसाद देण्याची अपेक्षा केली जाते तर मध्य उंचीच्या कुठेतरी क्रॅकवर मध्यम उंचीच्या क्रॅकसह हे एक मार्ग अनुलंब वाकणे आहे विशिष्ट परिस्थितीमुळे हे मध्य उंचीपासून खरोखरच इतर ठिकाणी असू शकते आणि आम्ही त्या पुन्हा तपासू तर जास्तीत जास्त विस्थापना ही डेल्टा असू शकते कारण स्वतः भिंतीच विकृत होते विद्यार्थीः सर येथे आहेत प्रश्न आहे की क्षैतिज वाकणे येथे होत आहे नाही जेव्हा क्षैतिज वाकणे जेव्हा आपण एका मार्गाच्या अनुलंब वाक्याबद्दल बोलतो तेव्हा हे उभ्या अक्षाबद्दल असते जे वाकणे चालू आहे आणि आपल्याला प्रतिकार क्रॅक होत आहेत संयुक्त आणि सामग्रीच्या लवचिक तन्यतेच्या सामर्थ्याने सामान्य ते एक प्रकारे उभ्या वाकणे बेड संयुक्त गंभीर होते जेव्हा मी एका मार्गाच्या क्षैतिज वाकण्याविषयी बोलत आहे तेव्हा ती भिंत आहे जी प्रत्यक्षात आतल्या किंवा बाहेरील बाजूने उघडत असते आणि उभ्या क्रॅकने बनविली जाते तर एका मार्गाने क्षैतिज वाकणे आपल्याला एक क्षैतिज क्रॅक प्राप्त करते क्रॅकच्या दिशेने जाणे आपल्याला शीर्षक देऊन गोंधळात टाकू शकते एक मार्ग अनुलंब वाकणे उभ्या अक्षाबद्दल वाकणे आहे एक मार्ग क्षैतिज वाकणे म्हणजे एक मार्ग क्षैतिज अक्षांबद्दल वाकणे आहे एक मार्ग अनुलंब वाकणे क्षैतिज क्रॅकने समाप्त होते एक मार्ग क्षैतिज वाकणे उभ्या क्रॅकने समाप्त होते म्हणजे मूलभूत फरक विद्यार्थी सर ठीक आहे तर आपला प्रश्न आहे की आम्ही पाहिले काय भिंत अक्षीय दिशेने लोड केली जात आहे विद्यार्थी होय अक्षीय दिशेने आम्ही एका भिंतीबद्दल बोलत आहोत जी गुरुत्वाकर्षण शक्ती वाहून नेली आहे परंतु बाजूकडील लोडिंगचा देखील अधीन आहे आणि भूकंपांमुळे आपण या प्रकरणात तपासत असलेले पार्श्व लोडिंग एकतर पवन लोड किंवा जड भार आहे तर या स्थितीत आपल्याकडे आडवे भार आहे आणि भिंतीमध्ये डिफेक्शन्स आहेत कारण त्या दोघांच्या संयोजनामुळे तर आपल्याकडे एक प्रकारे आडव्या वाकणे सारखीच परिस्थिती असेल आता आपल्याला बनवणे आवश्यक आहे की एक प्रकारे अनुलंब वाकणे आपल्यास प्री कॉम्प्रेशनचा प्रभाव आहे भिंतीच्या प्रतिरोधनावर प्री कॉम्प्रेशनचा सकारात्मक परिणाम स्वतः म्हणून जर तुम्ही एखाद्या भिंतीकडे पहात आहात ज्यामध्ये प्री कॉम्प्रेशन लक्षणीय आहे तर प्री कॉम्प्रेशनच्या योग्यतेमुळे प्लेन क्षमतेच्या उभ्या वाकण्याची क्षमता वर्धित होणार आहे आणि हे स्पष्ट आहे कारण प्री कम्प्रेशन कार्य करणार आहे प्रतिकार बाजूला क्षैतिज वाकण्याच्या परिस्थितीचे काय एक प्रकारे आडवा वाकणे प्री कॉम्प्रेशनचा फायदेशीर प्रभाव असू शकतो जर प्री कॉम्प्रेशन असेल तर तो आपल्याला निश्चितच फायदेशीर परिणाम देईल परंतु क्षैतिज झुकता देखील प्री कॉम्प्रेशनचा फायदेशीर प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल का तर ही आपण परीक्षण करणार आहोत आपल्याला असे वाटते की आपण अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करू शकता आम्हाला कम्प्रेशनचा फायदेशीर प्रभाव माहित आहे प्री कॉम्प्रेशन हे एक प्रकारे अनुलंब वाकणे उपलब्ध आहे परंतु एका मार्गाने क्षैतिज वाकणे काय आहे विद्यार्थी होय म्हणूनच जर आपल्याकडे नॉन मूव्हिंग एंड सपोर्ट असेल तर आणि जर भिंत आणि त्या सपोर्टमध्ये काही अंतर नसेल आणि जर मुळात नॉन मूव्हिंग सपोर्ट असेल तर शेवटची मर्यादा भिंती खराब होण्यास सुरवात होऊ शकते भिंत विकृत होण्यास सुरवात होताना आपणास क्लॅम्पिंग फोर्स येतील आणि त्या लँडिंग बलाने भिंतीच्या प्लेनच्या क्षमतेची वाढ केली जाईल याला आर्कींग क्रिया म्हणतात आणि आपण आर्किंग क्रिया विचारात घेतल्यास एक मार्ग क्षैतिज वाकण्याचे अंदाज कसे भिन्न असू शकतात हे आम्ही तपासू आर्किग अॅक्शन होण्यासाठी अटी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच मी हे येथे ठेवले आहे कारण एका बाबतीत असे स्पष्ट आहे की दुसर्या बाबतीत ते स्पष्ट नाही आणि परिस्थिती उद्भवल्यास त्यास जबाबदार धरणे आवश्यक आहे